आता आपण डायोडच्या स्मॉल सिग्नल इंक्रीमेंटल मॉडेलचा विचार करूया हे आधी आपण गृहित धरू की डायोड एका ठराविक ऑपरेटिंग पॉईंटवर आहे आणि जसे मी ऑपरेटिंग पॉईंटच्या आधी नमूद केले आहे त्यानुसार आपण मोजलेले पहिले सॉल्यूशन सांगा तसेच हातवर मोजणी करताना आपण सर्किट अनालिसीसद्वारे VD 0 7 V आणि ID प्राप्त करू एकदा आपण VD 0 7 V वर सेट केल्यास ते मूलत आदर्श व्होल्टेज स्त्रोतासारखे असते जर करंट असेल तर सर्किट अनालिसीस खूप सोपे आहे आपल्याला कोणतेही नॉनलिनियर समीकरण सोडवण्याची आवश्यकता नाही आता जर आपण या कारणास्तव विचार केला तर कोणत्याही कारणास्तव या व्होल्टेजमध्ये बदल होतो आणि त्याद्वारे वाहनारा करंट देखील बदलतो तर ऑपरेटिंग पॉईंटवरील वाढीसाठी नवीन मूल्यांचे प्रतिनिधित्व करू शकतो तर ID आणि VD ऑपरेटिंग पॉईंटमधिल वाढ आहेत आता आपल्याला आधीच माहित आहे की आपण नवीन घटक परिभाषित करू शकतो जे अंदाजे ID आणि VD मधील संबंध दर्शवितो आणि तो घटक रेसिस्टर आहे हा ID आहे आणि हा VD आहे आणि हा काही रेजिस्टन्स आहे जो सिग्नल इंक्रेमेंटल रेजिस्टन्स म्हणून ओळखला जातो आणि या rd चे मूल्य काय आहे हे डायोड कॅरॅक्टेरिस्टिकच्या ऑपरेटिंग पॉईंटवरील स्लोपचे रिसाप्रोकल आहे जिथे पृष्ठभागावर मूलत करंट हे व्होल्टेजचे फंक्शन आहे म्हणजेच f स्मॉल सिग्नल इंक्रेमेंटल रेजिस्टन्स म्हणजे कॅरॅक्टेरिस्टिकच्या ऑपरेटिंग पॉईंटवरील स्लोपचा रिसाप्रोकल आहे आणि स्मॉल सिग्नल इंक्रेमेंटल कण्डक्टन्स म्हणजे कॅरॅक्टेरिस्टिकच्या ऑपरेटिंग पॉईंटवरील याचा स्लोप आहे आता व्याखेनुसार एक स्मॉल सिग्नल इंक्रेमेटमधील संबंध दर्शविणारा घटक एक लिनेअर घटक आहे आणि दोन टर्मिनल नॉनलिनियर घटकांच्या बाबतीत तो रेसिस्टन्स आहे कारण आपण टेलर सिरीजच्या ऑपरेटिंग पॉईंटच्या आसपासच्या नॉनलिनिरेटीचा विस्तार करतो आणि हायर ऑर्डरच्या टर्मकडे दुर्लक्ष करतो याचा अर्थ असा की आपण वाढीव व्होल्टेजवरील वाढीच्या करंटचा लिनियर डिपेंडन्स राखत आहोत तर हे परिभाषा लिनियर आहे आणि हे फक्त डायोडसाठी नसून कोणत्याही नॉनलिनियर घटकांसाठी खरे आहे आणि अगदी आपल्या बाजूला आरंभ करण्यासाठी लिनियर घटक असल्यास आपण असेही म्हणू शकता की IR हे h चे फंक्शन आहे अर्थात h स्वतः आता एक सरळ रेष आहे आपल्याला माहित आहे की IR म्हणजे VRR आहे आता या प्रकरणात इंक्रेमेंटल कण्डक्टन्स gR हा ऑपरेटिंग पॉईंटवरील या h चा स्लोप असेल आणि स्लोप मुळात सर्वत्र 1R आहे आणि ते रेझिस्टरच्या कण्डक्टन्सइतकेच आहे आणि त्याचप्रमाणे रेझिस्टरचा रेसिस्टन्स हा स्मॉल सिग्नल रेझिस्टन्स इतका आहे आणि हे फार आश्चर्यकारक नाही स्मॉल सिग्नल कंडक्टन्स म्हणजे ऑपरेटिंग पॉईंटवरील I V कॅरॅक्टेरिस्टिकचा स्लोप रजिस्टरच्या I V कॅरॅक्टेरिस्टिकचा स्लोप सर्वत्र 1R आहे तर लिनियर घटकाच्या स्मॉल सिग्नल इंक्रेमेंटल समतुल्य हा घटकच असतो तर आता आपण काय करतो हे आपल्याला ठाऊक आहे की डायोड कॅरॅक्टेरिस्टिक या एक्सप्रेशनद्वारे दिले गेले आहे आणि जेव्हा VD Vt असेल किंवा मुळात जेव्हा फॉरवर्ड दिशेने करंट वाहत असेल तेव्हा ते IS eVdVt म्हणून अप्रॉक्सीमेट केले जाऊ शकते तर या प्रकरणात डायोडचा इंक्रेमेंटल कण्डक्टन्स हा ऑपरेटिंग पॉईंटवर गणना केलेली डेरिव्हेटिव्ह असते आणि आपण पाहू शकता की IS eVdVt ऑपरेटिंग पॉईंटवर मोजला जातो आपण हे देखील पाहू शकता की ही कॉन्टिटी डायोडमधील फॉरवर्ड करंटसाठी अप्रॉक्सीमेट एक्सप्रेशनशिवाय दुसरे काही नाही हे ID0 शिवाय दुसरे काहीही नाही ते म्हणजे थर्मल व्होल्टेज Vt ने विभाजित केलेले ऑपरेटिंग पॉईंट करंट म्हणजे डायोडचा इंक्रेमेंटल कण्डक्टन्स आहे आणि अर्थातच इंक्रेमेंटल रेजिस्टन्स हा याचा रिसाप्रोकल असेल म्हणजे Vt ID0 आहे आणि चांगली किंमत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा ID0 1mA असतो म्हणजेच जेव्हा डायोडमधील ऑपरेटिंग पॉईंट करंट 1mA असतो तेव्हा आपण त्यास डायोड 1mAच्या करंटला बायास आहे असे संबोधतो तर gD 1mA होते थर्मल व्होल्टेजच्या अंदाजे मूल्यानुसार 25mV असते आणि ते 40ms होते आणि त्याचप्रमाणे आपण rD गणना केल्यास ते 25 Ω होते हे सर्व अर्थातच रूम टेंपरेचरवर आहे लक्षात ठेवा Vtचे मूल्य देखील अप्रॉक्समेट केले गेले आहे ते खरोखर 25 9 आहे परंतु आपण ते 25 असे म्हणतो आणि gD ऑपरेटिंग पॉईंट करंटच्या थेट प्रमाणात आहे हे जाणून घेतल्यास आपण सहजपणे सांगू शकता की जेव्हा ID0 10mA असेल तेव्हा इंक्रेमेंटल कण्डक्टन्स gD 400mS असेल आणि इंक्रेमेंटल रेजिस्टन्स 2 5Ω असेल तर इंक्रेमेंटल गोष्टीसाठी आपण या डायोडऐवजी या किमतीचा रजिस्टर येथे बदलू आता याचा काय उपयोग आहे म्हणून पुन्हा मी तेच सर्किट घेतो आणि मी असे गृहीत धरतो की यावेळी VS वेळेनुसार बदलणारा स्त्रोत आहे तो 5 7 V 100mV sinωt आहे आणि मला या सर्किटमधील डायोड व्होल्टेज आणि डायोडद्वारे वाहणारा करंट शोधायचा आहे नक्कीच पुन्हा एकदा अचूक विश्लेषण करण्याची ही एक शक्यता आहे R IS ज्याचा अर्थ असा आहे की 5 7 V 100mV sinωt VD 5 KΩs जे काही आहे त्या समान आहे उजवी बाजू 0 15 असेल आता असे म्हणूया की ते मूल्य IS आहे आणि आपण त्वरित पाहू शकता की हे सहजपणे संख्यात्मक पद्धतीने सोडवले जाऊ शकते परंतु याचे हातावर करायचे कॅल्क्युलेशन अत्यंत अवघड आहे सर्वप्रथम आपल्याकडे येथे वेळेनुसार बदलणारी कॉन्टिटी आहे ज्याचा अर्थ असा आहे की आपल्याला बरेच वेगवेगळे टाइम पॉईंट निवडावे लागतील आणि त्या प्रत्येक वेळेसाठी डाव्या बाजूची गणना करा आणि त्या प्रत्येकासाठी आपल्याला एक समीकरण मिळेल ज्याला आपल्याला संख्यात्मक पद्धतीने सोडवावे लागेल म्हणजे आपण साईंन वेव्हच्या कालावधीत पॉईंट घेत आहोत आणि प्रत्येक पॉईंटवर आपण हे नॉनलिनियर समीकरण सोडवितो आणि हे हाताने सोडविणे शक्य नाही तर आपण काय करतो ते खालीलप्रमाणे आहे प्रथम आपण या सर्किटसाठी सोडवितो सामान्यतः आपण असे म्हणतो म्हणजे आपण ऑपरेटिंग पॉईंट म्हणून विचार करतो त्याचा अर्थ आपल्यावर अवलंबून असतो परंतु सर्वात सोपी गोष्ट म्हणजे 5 7 V या निश्चित भागाचा ऑपरेटिंग पॉईंट म्हणून विचार करणे आणि त्यासाठी निराकरण करणे ऑपरेटिंग पॉईंटची कॅल्क्युलेशन करत असताना आपण डायोड मॉडेलला पुढच्या दिशेने सरकवतो जिथे करंट फॉरवर्ड दिशेने वाहत असतो जेव्हा डायोडमध्ये 0 7V व्होल्टेज असते तर आपण यापूर्वी सोडविले आहे मी फक्त उत्तर दाखवतो येथे करंट 1mA आहे आणि येथे व्होल्टेज 0 आता येथे वाढणारा भाग 5 7V पेक्षा अधिक आपण स्मॉल सिग्नल इंक्रीमेंटल समकक्षांकडून गणना करतो जी स्मॉल सिग्नल इंक्रीमेंटल समतुल्यतेची उपयुक्तता आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे म्हणजे ते केवळ या ऑपरेटिंग पॉईंटवरच वैध आहे कारण स्मॉल सिग्नल पॅरामीटर्स ऑपरेटिंग पॉईंटवर अवलंबून असतात तर ते म्हणजे प्रथम आपल्याकडे व्होल्टेज स्त्रोत असणे आवश्यक आहे जो केवळ वाढीशी संबंधित आहे जो 100mV sinωt आहे आणि 5KΩ लिनियर रेझिस्टर चा समान 5KΩ लिनियर रेझिस्टर आहे आता डायोडला रेझिस्टरद्वारे बदलले जाईल आणि डायोडचे ऑपरेटिंग पॉईंट करंट 1mA आहे आपण येथे जे पुनर्स्थित करता ते ऑपरेटिंग पॉईंटवर अवलंबून असते हे खूप महत्वाचे आहे तर कारण डायोडचा करंट 1mA आहे पूर्वीच्या उदाहरणावरून आपणास माहित आहे की हा 25 Ω रेझिस्टर आहे आणि यातून आपल्याला काय मिळते हा सर्किट केवळ इंक्रीमेंटसाठी आणि केवळ लहान प्रमाणात इंक्रीमेंटसाठीच वैध आहे जेणेकरून आपण टेलर सिरीजच्या हायर ऑर्डरच्या टर्मकडे दुर्लक्ष करू शकता तर आपल्याला येथून केवळ वाढीव VD आणि तिथून वाढीव ID मिळतो पण अर्थातच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की हे लिनियर सर्किट आहे प्रत्येक गोष्ट मोजणे खूप सोपे आहे तर रजिस्टर डिव्हायडर सूत्राद्वारे VD ची गणना केली जाईल ते Vs 252525k आहे आणि हे मी माझ्या डोक्यात करण्यासाठी अंदाजे करीन मी या 25 Ω कडे दुर्लक्ष करीन तर हे 0 5mV sinωt होईल आणि त्याचप्रमाणे इंक्रेमेंटल करंट स्रोत व्होल्टेज भगिले दोन सिरीज रजिस्टरचे कॉम्बिनेशन करून मोजले जाऊ शकते अर्थातच पुन्हा या भागाकडे दुर्लक्ष करून हे 20µA sinωt च्या बरोबरीचे आहे तर हे इंक्रेमेंटल व्होल्टेज आहे आणि ही इंक्रेमेंटल करंट आहे आणि येथे संपूर्ण सोल्युशन मिळविण्यासाठी आपण काय करतो हे म्हणजे येथून ऑपरेटिंग पॉईंट क्वांटीटी आणि इंक्रेमेंटल क्वांटीटी यांची बेरीज करतो तर येथे एकूण व्होल्टेज VD ऑपरेटिंग पॉईंट व्होल्टेज आणि इंक्रेमेंटल व्होल्टेज यांची बेरीज असेल आणि हे स्वतंत्र विश्लेषणाद्वारे येते आणि त्याचप्रकारे येथील करंट कंट्रोल करंट 1mA असेल जे ऑपरेटिंग पॉईंट अधिक 20µA sinωt जे वाढ आहे तर ही स्मॉल सिग्नल इंक्रीमेंटल मॉडेलची उपयुक्तता आहे आपण प्रथम काही मार्गांनी ऑपरेटिंग पॉईंटची गणना करतो तेव्हा कदाचित नॉनलिनियर समीकरण सोडवणे किंवा त्याबद्दल अंदाजे काही प्रमाणात आवश्यकता असू शकते आणि त्यानंतर आपण केवळ स्मॉल सिग्नल समतुल्य चित्रावरील वाढीची गणना करतो आणि ते खूप सोपे आहे कारण आपल्याला लिनियर सर्किट विश्लेषण माहित आहे आणि संपूर्ण सॉल्युशन मिळविण्यासाठी आपल्याकडे वाढीव प्रमाणात कार्यप्रणाली आहे हे केवळ अंदाजे आहे कारण वाढ ही कमी प्रमाणात करावी लागेल परंतु हे आपले उद्दीष्ट विविध परिस्थितीत सोडवते आणि त्यामुळे आम्हाला नॉनलिनियर सर्किट्सबद्दल थोडी अंतर्दृष्टी मिळते जी निराकरण करणे फारच अवघड आहे